येथे निगेटिव्ह फीडबॅक वापरुन एकल एमओएस ट्रान्झिस्टरच्या भोवती गेन एक असलेले व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्स बनविण्याचा प्रयत्न करू आणि नंतर त्यास योग्य त्यामध्ये बायसिंग योजना जोडून आम्ही प्राप्त केलेला सोर्स फॉलोअर आहे आम्ही विश्लेषण केले आहे तसेच आम्हाला इनपुट रेजिस्टन्स आणि आउटपुट रेजिस्टन्स आणि गेनसाठी एक्सप्रेशन देखील माहित आहे आता काही लहान तपशील शिल्लक आहेत एक म्हणजे चॅनेल लेन्थ मॉड्युलेशन चा प्रभाव जो ट्रान्झिस्टरच्या नॉन झेरो आउटपुटचा कंडक्टन्स आहे आणि नंतर C1 आणि C2 मधील मर्यादा शोधण्यासाठी देखील हे आहे तर मग या गोष्टी आपण एकेक करून घेऊ हे स्मॉल सिग्नल पिक्चर आहे आणि मी असे गृहित धरतो की कॅपेसिटर सिग्नल फ्रिक्वेन्सीवर शॉर्ट सर्किटसारखे दिसते C2 तेथे असेल हे vgs आहे आणि करंट gmvgs आहे आता हे नक्कीच गृहित धरतो की ट्रान्झिस्टरसाठी कोणतेही आऊटपुट कंडक्टन्स नाही परंतु जर आउटपुट कंडक्टन्स असेल तर ते एमओएस ट्रान्झिस्टरच्या ड्रेन आणि सोर्स टर्मिनल दरम्यान जोडलेले असेल जिथे gds असेल आणि याचा परिणाम विश्लेषण करणे फारच सोपे आहे आपण पाहू शकता की हे gds RL अक्रॉस दिसून येते म्हणून rds RL च्या अक्रॉस दिसते म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे जिथे जिथे RL आहे तेथे सर्व एक्सप्रेशनमध्ये ते बदलून RL ।। rds केले जावे हे गेनचे एक्सप्रेशन आहे आमच्याकडे rds असलेल्या मूळ सर्किटसाठी gmRL1gmRL अनंत किंवा gds शून्य इतके आहे आणि हे gmRL।।rds1gmRL।।rds मध्ये बदलले पाहिजे किंवा gmgmGLgds लिहिण्याचा आणखी एक मार्ग आहे आणि जवळजवळ ऐक्य गेन मिळवण्याची अट gmRL ।। rds 1 किंवा gm GL gds आहे आणि यामुळे इनपुट रेजिस्टन्सला काहीही फरक पडत नाही या प्रकरणात मी R1 ।। R2 दर्शविला नाही परंतु ते तेथे आहे की नाही येथे शोधत असलेल्या रेजिस्टन्सच्या RL मुळे या विशिष्ट प्रकरणात परिणाम होत नाही सर्वसाधारणपणे ते सर्किटमध्ये असू शकते परंतु या प्रकरणात तसे नाही तर Rin वर परिणाम होणार नाही गेनवर परिणाम होईल गेन थोडा कमी होईल कारण RL ऐवजी आपल्याकडे जादा लोड असेल आपल्याकडे RL ।। rds आहे आणि जोपर्यंत आउटपुट रेझिस्टन्सचा प्रश्न आहे मी हे सर्किट कॉपी करतो आम्ही अश्या प्रकारे आउटपुट रेझिस्टन्स मोजतो आणि vi शून्यावर सेट केले आहे याचा अर्थ असा की हा शॉर्ट सर्किट बनला आहे आणि हे गणना करणे खूप सोपे आहे सर्वप्रथम आपणास हे लक्षात येईल की हे gds आउटपुट टर्मिनल आणि ग्राउंड दरम्यान सहजपणे दिसून येते म्हणून gm च्या बरोबरीने आधी आम्ही आऊटपुट कंडक्टन्स मोजले आहे आता आपल्याकडे एक अतिरिक्त gds असेल परंतु आम्ही त्याचे मूल्यांकन करू आणि पाहू शकतो मी येथे VTEST लागू केल्यास गेट व्होल्टेज शून्यावर आहे कारण हे शून्य आहे आणि गेटमध्ये कोणतेही करंट प्रवाह नाही आणि सोर्स व्होल्टेज VTEST वर आहे म्हणून vgs VTEST म्हणून येथे करंट सोर्स gmVTEST आहे आणि येथे जाणारा एकूण करंट हा वरच्या दिशेने जाणारा करंट अधिक त्यात वरच्या दिशेने जाणारा करंट इथून वरच्या दिशेने जाणारा करंट VTESTgds आहे तर हा एकूण करंट gmVTEST असेल जो फक्त gmVTEST वरच्या दिशेने जात आहे तर एकूण करंट gm gdsVTEST आहे तर आउटपुट कंडक्टन्स करंट व्होल्टेजद्वारे विभाजित केले जाते आणि हे तुम्हाला gm gds देते किंवा जर तुम्हाला आउटपुट रेझिस्टन्स हवा असेल तर तो 1gmgds असेल आपण सॅच्युरेशन रिजनमध्ये ट्रान्झिस्टरला बायस करता तेव्हा आता gm gds पेक्षा जास्त असण्याची शक्यता असते तर यामुळे आउटपुट रेझिस्टन्स जास्त बदलत नाही तो फक्त थोडा कमी करतो आता मी कॅपेसिटरसह स्मॉल सिग्नल इक्विव्हॅलेंट करेल जेणेकरुन आपण त्यांच्यावरील मर्यादा शोधू शकाल येथे इनपुट व्होल्टेज Rs C1 आणि आमच्याकडे R1 ।। R 2 गेट टर्मिनल आणि ग्राउंड दरम्यान असेल ड्रेन ग्राउंडशी जोडलेले आहे आणि हे कॅपेसिटर C2 द्वारे RL ला जोडलेले आहे हे gmvgs आहे येथे vgs दिसते आता ह्याची इनपुट बाजू खूप परिचित आहे जर आपण vi शून्यवर सेट केले तर C1 अक्रॉस दिसणारा रेसिस्टन्स काय आहे आम्ही याची बर्याच वेळा गणना केली आहे म्हणून C1 अक्रॉस रेसिस्टन्स हे मूलतः Rs R1 ।। R2 आहे तर C1 ची मर्यादा अशी आहे की ते 1RsR1।।R2 पेक्षा जास्त असावे नेहमीप्रमाणे C1 ची गणना करताना आपला शॉर्ट सर्किट C2 परंतु माझा अर्थ असा आहे की या प्रकरणात काही फरक पडत नाही कारण C2 चे मूल्य कोणत्याही प्रकारे C1 च्या मूल्यावर परिणाम करीत नाही सर्किट खरोखरच डिकपल्ड आहे आता C2 ची गणना करण्यापर्यंत आम्ही इनपुट शून्यावर सेट केले आहे आणि कारण इनपुट शून्य आहे आणि गेटमध्ये कोणताही करंट वाहत नसल्यामुळे आपण सहजपणे कार्य करू शकतो की हे व्होल्टेज शून्यावर आहे आपल्याकडे C1 खूप मोठा आहे की नाही हे सत्य आहे तर हे शून्यावर असेल आता आपल्याला C2 अक्रॉस दिसणारा रेसिस्टन्स शोधावा लागेल आपण ते कसे करता ते करण्याचे अनेक मार्ग आहेत मी सोपा मार्ग निवडतो आपण अर्थातच व्होल्टेज सोर्स VTEST कनेक्ट करू शकतो ह्या टर्मिनल आणि त्या टर्मिनलच्या दरम्यान आहे हे लक्षात ठेवावे लागेल आणि वाहणारा करंट ITEST ची गणना करावी घ्यावी लागेल आणि गुणोत्तर घ्यावे लागेल आता आम्ही आधीच गणिताचा काही भाग पूर्ण केला आहे कारण हे पिक्चर असे आहे आपल्याकडे C2 आणि RL ग्राउंडशी जोडलेले आहे आणि हे सोर्स फॉलोअरच्या आउटपुटमध्ये जात आहे जे ग्राउंडला देखील जोडलेले आहे आणि हे आउटपुट टर्मिनल आहे आता आपल्याला माहित आहे की जेव्हा इनपुट शून्यावर सेट केले आहे येथे परत पाहिले तर आपल्याला काय दिसेल आपल्याला सोर्स फॉलोअरचा आउटपुट रेझिस्टन्स दिसेल खरं तर आम्ही ही पद्धत ड्रेन फीडबॅकसह कॉमन सोर्स ऍम्प्लिफायरसाठी देखील वापरतो तर आपल्याला सोर्स फॉलोअरचे आउटपुट रेझिस्टन्स दिसेल आणि जर मी हे लिहितो तर ते त्या बिंदू आणि ग्राउंड दरम्यान रेझिस्टन्स म्हणून दर्शविते आणि आपल्याकडे हेच आहे तर C2 अक्रॉस दिसणारा रेजिस्टन्स काय आहे आपण हे स्पष्टपणे पहाल की हे RL अधिक सोर्स फॉलोअरचे आउटपुट रेजिस्टन्स आहे आणि आपण gds कडे दुर्लक्ष केल्यास सोर्स फॉलोअरचे आउटपुट रेजिस्टन्स 1gm किंवा 1gmgds आहे फक्त साधेपणासाठी मी हे एक्सप्रेशन वापरेन परंतु आपण हे देखील वापरू शकता तरीही ते त्यापेक्षा बरेच वेगळे होणार नाही तर हे RL 1gm च्या बरोबरीचे आहे तर C2 ची मर्यादा काय आहे C2 चा रियाक्टन्स त्याच्या अक्रॉस दिसणार्या रेजिस्टन्सपेक्षा खूपच लहान असणे आवश्यक आहे तर C2 हे 1RL पेक्षा बरेच मोठे असणे आवश्यक आहे आणि सोर्स फॉलोअरसाठी सोर्स फॉलोअरसारखे वर्तन करण्यासाठी युनिटी गेन बफर प्रमाणे तरीही आपल्याला gmRL 1 असणे आवश्यक आहे म्हणजे याचा अर्थ RL 1gm आहे तर ही मर्यादा अंदाजे 1RL आहे तर पुन्हा गणना करणे अधिक सोपे आहे आणि हे अशा प्रकारे गणले जाते जे आम्ही यापूर्वी बर्याचदा केले आहे आणि फक्त सरावासाठी मी तुम्हाला या दोन टर्मिनल्सच्या दरम्यान टेस्ट सोर्स प्रत्यक्षात जोडण्यासाठी आणि करंट शोधण्यासाठी प्रोत्साहित करेन जे सर्किट विश्लेषणामध्ये काही अतिरिक्त सराव देईल आणि नक्कीच मला जे उत्तर मिळाले तेच आपल्याला मिळाले पाहिजे तर आता आपल्याकडे सोर्स फॉलोअर डिझाइन करायचे असल्यास आम्हाला जे काही जाणून घ्यायचे आहे ते सर्व आहे त्याचा गेन gmRL1gmRL किंवा आपण gds समाविष्ट करू इच्छित असल्यास gmRL।।rds1gmRL।।rds आहे तसे लक्षात घ्या की मी रेसिस्टन्स फॉर्म चे कंडक्टन्स फॉर्म वापरतो जे सोयीचे असेल यावर अवलंबून असेल तर आपल्यालाही याची सवय लागायला पाहिजे कारण हे सर्किटमध्ये सामान्यतः केले जाते आणि इनपुट रेसिस्टन्स खरोखरच बायझिंग रेसिस्टन्समुळे आहे आउटपुट रेसिस्टन्स 1gm किंवा 1gmgds आहे आणि कॅपेसिटरमध्ये ही मर्यादा C1 ची मर्यादा आहेत जिथे Rs ड्रायव्हिंग सोर्सचा रेसिस्टन्स आहे आणि C2 1RL पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे तर यासह Rs आणि RL चे मूल्य दिल्यास उपयुक्त सोर्स फॉलोअर डिझाइन करण्यास आपण सक्षम असावे RL चे मूल्य दिल्यास तुम्ही gm ला gmRL 1 निवडणे आवश्यक आहे आणि Rs चे मूल्य दिल्यास आपण R1 आणि R2 असे निवडा की R1 ।। R2 Rs जेणेकरून तेथे कोणतेही अटेन्युएशन होनार नाही आणि आपणास चांगला एकल गेन बफर मिळेल